मॅग्नेटिक मटेरिअल्स II बाउंड करंट डेन्सिटीज मागील व्याख्यानामध्ये आपण बघितले कि point dipole मला μ04πr3 इतके potential देतो हे वापरून आता आपण जर माझ्याकडे एक साधन आहे ज्याला कायमस्वरूपी चुंबकत्व M आहे असे चुंबकीय साधन आहे तर electrostatics मध्ये जसे कायमस्वरूपी polarization असते त्यासारखे असेल हे दाखवणार आहोत म्हणून M खरंतर प्रती युनिट घनमानासाठी असलेली magnetic मोमेंट होय तर हे बद्ध विद्युत प्रवाह आणि पृष्ठभागावरील बद्ध विद्युत प्रवाह यासारखे आहे परत electrostatics मध्ये जसे बद्ध charges साठी त्यात दोन्ही बद्ध आणि पृष्ठभागावरील charges असतात polarization असते त्यासारखे हे आहे म्हणून हे परत करण्यासाठी आपण वेक्टर potential ची मदत घेऊया म्हणून जेव्हा माझ्याकडे हि प्रणाली असते मला हे r' वर घेऊ दे आणि समजा मी r अंतरावर वेक्टर potential काढतो आहे तर मी इथे हे r' जवळ छोटे घनमान घेतो आणि याची magnetic मोमेंट dm असेल हे छोटे घनमान आहे ते बरोबर M r' dv' Ar04πmrr3Mmagnetic momentvolume dmMrdV आणि म्हणून r ला असलेले वेक्टर potential dA हे खालील प्रमाणे दिले जाईल यात r r' हा वेक्टर या बिंदू पासून या बिंदू पर्यंत आहे आणि म्हणून r ला असलेले वेक्टर potential A असे दिले जाईल dAr04πMrdV×r rr r3 Ar04πMr×r rr r3dV आता आपण इथे काही वेक्टरचा फेरफार करूया आणि हे वरीलप्रमाणे लिहिता येईल आता वरील वेक्टर ची identity वापरेन आणि म्हणून मला वरील समीकरण मिळेल म्हणून हे असे सोडवता येईल आता मी हे दुसऱ्या रंगाने लिहितो म्हणजे तुम्हाला ते स्पष्ट दिसेल हे समीकरण असे लिहिता येईल Ar04πMr×r rr r3dV04πMr×1r rdV fAf×Af A 1r rMr1r rMr1r r×Mr आता हे वरीलप्रमाणे सोडवले तर मला हे समीकरण मिळेल मी केवळ m n gradient बदलला म्हणून हे अश्याप्रकारे मिळेल 1r rMr×1r rMr 1r rMr Mr×1r r ×1r rMr1r rMr आणि म्हणून याचे dv' वर integral मी इथे परत एक identity वापरेन ज्याच्यानुसार एका घनमानावर एका वेक्टर च्या curl चे integral घेतले तर nx तो वेक्टर याचे पृष्ठभागावरील integral असते म्हणून याचाच अर्थ असा कि जर माझ्याकडे एक घनमान व्यापणारा पृष्ठभाग असेल तर त्याचे volume integralबरोबर nxV होय nपृष्ठभागातून बाहेर येत आहे हे आपण या ठिकाणी पहिल्या integral साठी वापरू शकतो आणि म्हणून मी हे वरीलप्रमाणे सोडवेन आणि आपल्याला हे असे समीकरण मिळेल Mr×1r rdV Mrr rdVMrr rdV म्हणून जर माझ्याकडे एक घनमान आहे ज्याची magnetic मोमेंट M आहे तर पृष्ठभाग n x M मला ही पृष्ठभागावरील विद्युत प्रवाहाची term देईल आणि हा संपूर्ण विद्युत प्रवाहच होय का कारण A कसा लिहायचा ते मला माहित आहे A खालील समिकरणानुसार लिहिता येईल आणि त्यावरून पृष्ठभागावरील विद्युत प्रवाह K मिळेल Ar n×Mr।r r।dSMr।r r।dVKr।r r।dSjr।r r।dV म्हणून आपल्याला ही magnetic मोमेंट जी पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाहा एवढी K आहे ती मिळेल ते समीकरण खालील प्रमाणे मिळेल आणि हे मुक्त विद्युत्प्रवाह नसल्यामुळे आपण त्यांना बद्ध विद्युत्प्रवाह म्हणतो जसे आधी आपण बद्ध charges बघितले होते Kbound nM jboundM आता काही उदाहरणे बघूया जर माझ्याकडे magnetic मोमेंट m असलेला एक लांब cylinder असेल समान magnetic मोमेंट z अक्षाच्या दिशेने तर curl M बरोबर 0 मिळेल n हा पृष्ठभागातून बाहेर येतो आहे म्हणून n आणि cylindrical coordinates मधील s ची दिशा सारखी आहे आणि S x z बरोबर -φ मिळेल आणि n x M बरोबर Mφ मिळेल म्हणून हा समान चुंबकत्व असलेला लांब cylindrical चुंबक पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाहा सारखा आहे ज्याची संख्या M आहे आणि -φ दिशेने वाहतो संपूर्ण विद्युत्प्रवाह नाही म्हणून हे solenoid सारखे आहे आतील field क्षेत्र सारखे आहे म्हणून हे solenoid सारखे आहे दुसरे म्हणजे जर माझ्याकडे z अक्षाच्या दिशेने असलेले M चुंबकत्व असलेले एक बारीक waferआवरण असेल किंवा तबकडी सारखे काहीतरी तर ते विद्युत्प्रवाह वाहणाऱ्या रिंग सारखे असेल संपूर्ण विद्युत्प्रवाह M गुणिले रुंदी d असा दिला जाईल हे यातून जाणारा विद्युत्प्रवाह होय तिसरे उदाहरण म्हणजे मी समान चुंबकत्व असलेले गोलाकार घेतो तर पुन्हा curl M 0 होईल आणि पृष्ठभागावरील विद्युत्प्रवाह K बरोबर -n x M जो याठिकाणी -M r x z युनिट वेक्टर होईल आणि तुम्ही हे तपासून पाहू शकता कि यावरून मला M sinθφ मिळेल हे अतिशय सोपे आहे कारण z हा वरील प्रमाणे लिहिता येईल आणि त्यावरून मला -φ मिळेल आणि म्हणून मला खालील समीकरणे लिहिता येतील K बरोबर M sinθφ मिळेल जे आपण आधीच सोडवले आहे हे आपण आधीच्या व्याख्यानात सोडवले आहे आणि म्हणून यावरून मला एक स्थिर चुंबकीय क्षेत्र B मिळेल आणि dipole field खालील समिकारणांद्वारे लिहिता येईल